इंडस्ट्री 4 0 ची आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे स्मार्ट आणि कनेक्ट केलेल्या व्यवसायाचा दृष्टीकोण व्यवसायाच्या दृष्टीकोनातून आम्ही इंडस्ट्री 4 0 च्या संदर्भात ज्या स्मार्टनेस आणि कनेक्टिव्हिटी बद्दल बोलत आहोत त्यासंदर्भात या वेगवेगळ्या मुद्द्यांचा सखोल अभ्यास करण्याचा प्रयत्न करीत आहोत आपण इंडस्ट्री 4 0 याबद्दल बोलत आहोत आम्हाला ही कनेक्टिव्हिटी कनेक्ट केलेली मशिनरी सर्वत्र कनेक्टिव्हिटी सेन्सिंग कनेक्टिव्हिटी इत्यादी आवश्यक आहे तर प्रश्न असा आहे की आम्हाला या प्रकारच्या कनेक्ट उत्पादनांची आवश्यकता का आहे त्यामध्ये काय चांगले आहे आम्ही पूर्वी ज्या गोष्टी करत होतो त्यापासून कनेक्ट केलेल्या उत्पादनांमध्ये आपण स्वतःचे रुपांतर का करू इच्छिता आम्हाला या वेगवेगळ्या उत्पादनांमध्ये कनेक्टिव्हिटीची आवश्यकता का आहे आपल्याला ही यंत्रे चतुर बनवण्याची आवश्यकता का आहे सर्व प्रथम उद्योगांमध्ये या भौतिक वस्तूवेगवेगळ्या मशीन जोडण्यासाठी ही कनेक्टिव्हिटी आवश्यक आहे दुसरी गोष्ट अशी आहे की या भौतिक वस्तूंमधून हा वेगवेगळा डेटा एकत्रित करणे फार महत्वाचे आहे आणि दरम्यान स्वतःमध्ये सामायिक करणे त्याचे विश्लेषण केले जाण्यासाठी इतर नेटवर्कवर डेटा सामायिक करणे फार महत्त्वाचे आहे तर ही कनेक्टिव्हिटी आवश्यक असणार आहे कारण या कनेक्टिव्हिटी आणि स्मार्ट पर्स्पेक्टिव्ह मधून आपण एकूणच संसाधन कार्यक्षमता वाढवणार आहोत स्त्रोत वापर संसाधन वापर आणि उत्पादन प्रक्रियेतील एकूण उत्पादकता सुधारण्याच्या बाबतीत एकूणच कार्यक्षमता वाढवली जाईल म्हणूनच सुधारित संसाधन कार्यक्षमता सुधारित उत्पादन क्षमता हीच कारणे आहेत जी आम्हाला स्मार्ट आणि कनेक्ट व्यवसाय दृष्टीकोनातून घेण्याची आवश्यकता आहे तर पुन्हा एकदा कोणते फायदे आहेत ही उत्पादने वेगवान दराने तयार केली जातील यापूर्वी आयओटी केंद्रीत सोल्यूशन न वापरता शक्य नव्हते स्वस्त उत्पादने विकसित होणार आहेत या स्मार्ट सोल्युशन्सच्या समावेशा द्वारे ही उत्पादने अधिक चांगल्या प्रकारे वापरली जातील उत्पादनाची सुधारित रिकॉल प्रक्रिये मध्ये असे घडते की विशिष्ट उत्पादनास उद्योगाद्वारे पुन्हा रीकॉल करावा लागतो तर ही रिकॉल प्रक्रिया एक अतिशय जटिल प्रक्रिया आहे आणि ट्रॅक करण्यास कठीण आहे स्मार्टनेस आणि कनेक्टिव्हिटीच्या समावेशाने ही रिकॉल प्रक्रिया सुधारली जाऊ शकते घटलेला पर्यावरणीय प्रभाव हा दुसरा एक आणि शेवटी सुधारित पुरवठा साखळीस्मार्ट सप्लाय चेन हा पण एक फायदा आहे स्मार्ट आणि कनेक्ट उत्पादने असण्याचे हे वेगवेगळे फायदे आहेत स्मार्ट आणि कनेक्ट माध्यम म्हणजे सेन्सरचा वापर स्मार्ट सिस्टम बनविण्याचा हा मुख्य भाग आहे सेन्सर अॅक्ट्युएटर्सशी संबंधित आहेत हे सर्व सेन्सर आणि अॅक्ट्युएटर या सिस्टमला अधिक स्मार्ट बनवतात आयओटीमध्ये नेटवर्क महत्वाचे आहे क्लाऊड देखील महत्त्वपूर्ण आहे कारण बराच डेटा कडे क्लाऊड कडे येत आहे या डेटावर कोण प्रक्रिया करणार आहे हाताळण्यासाठी प्रचंड प्रमाणात डेटा आहे तर क्लाउड स्टोरेज आणि प्रक्रिये च्या बाबतीत इतक्या मोठ्या प्रमाणात डेटा हाताळेल आणि ही सर्व एम्बेड केलेल्या प्रणालींपैकी सर्वात महत्वाची आहे या एम्बेडेड सिस्टम च्या मदतीने या सर्व वेगवेगळ्या वस्तू फिट करणे वेगवेगळे एम्बेडेड डिव्हाइससह भौतिक वस्तू ज्यामध्ये पुन्हा सेन्सर्स कम्युनिकेशन डिव्हाइस असेल तर या सर्व भौतिक वस्तूंमध्ये एम्बेड केल्या जात आहेत स्मार्टनेस आणि कनेक्टिव्हिटीसाठी हे मूलभूत बांधकाम ब्लॉक आहेत प्रथम क्रमांक म्हणजे ग्राहक मूल्ये नफ्याचे ब्लूप्रिंट की संसाधने आणि की प्रक्रिया ग्राहक मूल्ये मूल्य प्रस्तावाबद्दल असतात तर मूल्य प्रस्तावाचा अर्थ असा आहे की ज्या आपण बोलत आहोत त्या सर्व गोष्टींचा समावेश करणे हुशारपणा आयओटी सेन्सर अॅक्ट्युएटर हे उत्पादन वापराच्या बाबतीत कसे सुधारित केले जाईल ग्राहकाच्या दृष्टिकोनातून उत्पादन कसे सुधारले आहे मूल्य प्रस्तावाचे काय आहे आणि उत्पादनाद्वारे ऑफर केलेल्या सेवा कोणत्या आहेत या सेवा कशा सुधारल्या जातील एकूण मूल्य काय आहे पुढील गोष्ट म्हणजे नफ्याचे ब्लूप्रिंट नफा सुधारण्यासाठी स्मार्टनेस आणि कनेक्टिव्हिटी ब्ल्यू प्रिंट आणण्यास मदत करणार आहे कंपन्यांमधील महत्त्वाच्या स्त्रोतांची कार्यक्षमता औद्योगिक प्रक्रिया उत्पादन प्रक्रिया सुधारली पाहिजे त्यांना कालांतराने ट्रॅक व ऑप्टिमाइझ करावे लागेल आणि या वेगवेगळ्या की प्रक्रिया देखील त्याच गोष्टी आहेत पुढील गोष्ट म्हणजे या स्मार्ट आणि कनेक्ट केलेल्या उत्पादनांच्या वेगवेगळ्या कोणत्या श्रेणी आहेत मॉनिटर नियंत्रण ऑप्टिमायझेशन आणि ऑटोमेशन स्मार्ट आणि कनेक्ट केलेल्या उत्पादनांच्या या वेगवेगळ्या श्रेणी आहेत तर देखरेख नियंत्रण ऑप्टिमायझेशन आणि ऑटोमेशन ह्या त्या श्रेणी आहेत ज्या स्वत च समजूतदार आहेत संसाधनांचे परीक्षण करणे सेन्सर सेन्सर सुसज्ज संसाधने जसे की या मशीनरी आणि बाह्य डेटा स्रोतांचे निरीक्षण करणे ही संसाधने महत्त्वाची आहेत म्हणून सर्व प्रकारच्या विविध स्त्रोतांचे परीक्षण करणे आणि या विविध स्त्रोतांच्या वापराद्वारे होणार्या प्रभावांचे परीक्षण करणे या यंत्राचे आरोग्य निरीक्षण उत्पादनांचे आरोग्य निरीक्षण करणे यासारखे परिणाम उपयोगी पडू शकतात जर काहीतरी बंद झाले असेल तर जर भविष्यात काहीतरी डाऊन टाईम वाढवण्याची शक्यता असल्यास अगोदरच अॅलर्ट निर्माण केल्यास एकंदर कार्यक्षमता सुधारण्यास मदत होईल तर देखरेखीच्या बाबतीत परिणाम आणि प्रतिकूलतेविरूद्ध कारवाई करणे हा तिसरा प्रभाव आहे संसाधन नियंत्रण ऑप्टिमायझेशनसाठी वापरले जाणारे वेगवेगळे सानुकूल डिझाइन सॉफ्टवेअर किंवा वेगवेगळे इतर सॉफ्टवेअर वापरुन या संसाधनांचे नियंत्रण केले जाते या वेगवेगळ्या सॉफ्टवेअरच्या वापराद्वारे या संसाधनांचे ऑप्टिमायझेशन केले जाते हे सॉफ्टवेअर ऑप्टिमायझेशन प्रक्रिया आणि परिणामास मदत करू शकतात अंतिम वापरकर्त्याच्या वेगवेगळ्या आवश्यकतांवर आधारित उत्पादने नियंत्रित करणे आणि उत्पादनांचे वैयक्तिकरण करणे आपण वेगवेगळी ऑप्टिमायझेशन सोल्यूशन्स आणि भिन्न अल्गोरिदमच्या वापराबद्दल चर्चा करीत आहोत याचा परिणाम प्रणाली यंत्रसामग्रीची संपूर्ण कार्यक्षमता वाढविणे किंवा वर्धित करणे दूरस्थ सेवा सक्षम करणे आणि उत्पादन दुरुस्त करण्यात सहाय्य करणे हा होय या संसाधनांचे स्वयंचलितकरण देखरेख नियंत्रण आणि ऑप्टिमायझेशन क्षमता यासाठी विविध सॉफ्टवेअर अल्गोरिदम ऑटोमेशनसाठी वापरावे लागतील आणि त्याचा प्रभाव या वेगवेगळ्या उत्पादनांच्या स्वायत्त कामगिरीवर होत आहे व्यवसायाच्या दृष्टीकोनातून स्मार्ट सिस्टीम ह्या खूप महत्वाच्या आहेत तर हे व्यवसाय मॉडेल काय आहे स्मार्ट बिझिनेस मॉडेल काय आहे आम्हाला या स्मार्ट व्यवसाय मॉडेलची आवश्यकता का आहे तर सध्याची प्रक्रिया कमी खर्चिक अधिक कार्यक्षम आणि वाढीव महसूल प्राप्त होण्यासाठी आपल्याला स्मार्ट व्यवसाय मॉडेलची आवश्यकता आहे आपल्याला अपेक्षित महसूल मिळवणे आवश्यक आहे आणि काही प्रमाणात अतिरिक्त पैसे देखील मिळण्याची आवश्यकता असते तर आपल्याकडे स्मार्ट व्यवसायाचे मॉडेल असणे आवश्यक आहे म्हणजेच एकूण प्रक्रिया खर्च कमी करण्यात मदत होईल प्रक्रिया अधिक कार्यक्षम होतील आणि अपेक्षित महसूल पूर्ण होईल आणि वस्तुतः अपेक्षित महसुलापेक्षा जास्त जास्त महसूल गोळा होईल तर स्मार्ट बिजनेस मॉडेलचे व्हॅल्यू प्रोपोझिशन हे प्रमुख गुणधर्म आहे याबद्दल पूर्वी आपण खूप बोललो आहोत तर मग उत्पादनाच्या बाबतीत ग्राहकांना आणि त्यांना देत असलेल्या सेवांच्या बाबतीत काय मूल्य आहे व्हॅल्यू प्रोपोझिशन आपण स्मार्ट व्यवसायाचे मॉडेल आणण्याचा प्रयत्न करीत असताना ही प्रथम विशेषता आहे महसूल प्रवाहाचा अर्थ असा आहे की येणार्या उत्पन्नाचे वेगवेगळे स्रोत काय आहेत वेगवेगळे स्त्रोत म्हणजे उत्पादन प्रक्रियेस मदत करण्यासाठी किंवा एखाद्या विशिष्ट प्रकल्पासाठी मदत करण्यासाठी विविध स्त्रोतांकडून महसूल येऊ शकतो तर मग उत्पन्नाचा वेगळा स्रोत महसूल प्रवाह कोणता आहे आणि उत्पादन कमाई ही प्रक्रियेस वेगवेगळे खर्च येत आहेत त्याला मदत करण्यासाठी वापरली जाईल तर हा म्हणजे कमाईचा प्रवाह विविध तंत्रज्ञान जे वापरले जाईल ते म्हणजे स्मार्ट बिजनेस मॉडेलची तीन वेगवेगळी प्रमुख विशेषता आहे जर आपण स्मार्ट व्यवसायाच्या मॉडेलमध्ये मूल्य निर्मितीबद्दल बोलत असू तर वेगवेगळे दृष्टीकोन वेगवेगळे पैलू आहेत जे समजून घेणे आवश्यक आहे एक म्हणजे नवीनता केंद्रीकरण दुसरे म्हणजे कार्यक्षमता केंद्रीकरण लॉक इन सेंसिटीटी आणि पूरकता हे चार वेगवेगळे दृष्टिकोन आहेत ज्या समजून घेणे आवश्यक आहे तर स्मार्ट व्यवसायाच्या मॉडेलमध्ये लक्ष ठेवणे हे सर्वात महत्वाचे आहे आपण स्मार्ट व्यवसाय मॉडेल घेऊन आला असल्यासया महत्त्वाच्या गोष्टी आहेत आपण पाहिले आहे की आपल्याकडे निरीक्षण करणे आवश्यक आहे आपल्याकडे नियंत्रण यंत्रणा असणे आवश्यक आहे आणि काही ऑप्टिमायझेशन यंत्रणा असणे आवश्यक आहे आमच्याकडे यंत्रांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी काही गोष्टी आहेत यंत्राचे आरोग्य वेगवेगळी सतर्कतेची पूर्तता करून काही कृती करून नियंत्रित ठेवता येते मग नियंत्रणासाठी आमच्याकडे काय आहे सानुकूल आवश्यकतांच्या आधारावर उत्पादनाचे नियंत्रण वैयक्तिकरण केले जाऊ शकते आपल्याकडे ऑप्टिमायझेशन आहे येथे वेगवेगळ्या ऑप्टिमायझेशन अल्गोरिदमच्या वापराद्वारे आपण सिस्टमची कार्यप्रदर्शन सुधारित करू इच्छितो आणि कार्यप्रदर्शन आणि नंतर उत्पादन दुरुस्ती आणि दूरस्थ सेवा देखील करू इच्छितो ही एक गोष्ट आहे तर या सर्व गोष्टी कशाच्या मदतीने करता येतील बॅकबोन म्हणजे काय बॅकबोन हे वेगवेगळे सेन्सर डेटा सर्व्हिसेस अॅक्ट्युएटर्स आणि खरं तर वेगवेगळे एप्लिकेशन आणि नेटवर्कचा वापर आहे एक अतिशय महत्वाची गोष्ट जी मी नमूद केलेली नाही ती म्हणजे अल्गोरिदम हे सर्व साध्य करण्यात मदत करणारे वेगवेगळे अल्गोरिदम देखरेख नियंत्रण आणि ऑप्टिमायझेशनसाठी लागणारे अल्गोरिदम तर आपण असे काहीतरी स्मार्ट व्यवसाय मॉडेल आणले पाहिजे जे आपण बोलत असलेल्या या एकूणच गोष्टीस साध्य करण्यात मदत करू शकेल तर स्मार्ट व्यवसाय मॉडेलला या सर्व वेगवेगळ्या गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे आपल्याला स्मार्ट बिझिनेस मॉडेलची गरज का आहे कारण कार्यक्षमता सुधारण्यासाठी उत्पादकता आणि व्यवसाय कार्यक्षमता सुधारण्यासाठी स्वायत्त प्रणाली प्राप्त करण्यात व्यवसाय मॉडेलची मदत होईल आपण मूल्य प्रस्तावाचे मूल्य पैलू पहात होतो जिथे आपण पाहिले आहे की हा अभिनव पैलू कार्यक्षमता लॉक इन आणि पूरकपणा आहे हे स्मार्ट बिझिनेस मॉडेलमधील वेगवेगळे मूल्यनिर्मिती पैलू आहेत आपल्याकडे मूल्य केंद्रित व्यवसाय मॉडेल असणे आवश्यक आहे जे ग्राहकांना उपयुक्त ठरेल अशा प्रकारच्या मूल्य केंद्रित व्यवसायाचे मॉडेल नवीन बाजारपेठ उघडेल नवीन नाविन्यपूर्ण सेवा समाधान देतील जे ग्राहकांना उपयुक्त वाटण्याआधी तेथे नव्हते हे मूल्य केंद्रीकरण आहे पुढील गोष्ट म्हणजे कार्यक्षमता उत्पादने सुधारित करण्याच्या दृष्टीने कार्यक्षमता वेगवान उत्पादकता सोपी उत्पादन प्रक्रिया पारदर्शक उत्पादन प्रक्रिया जे चुका दूर करेल किंवा त्रुटींची संख्या कमी होण्यास मदत करेल एकूण कार्यक्षमता केंद्रीकरण लॉक इन केंद्रीत व्यवसाय मॉडेल ग्राहकास स्थलांतरापासून प्रतिबंधित करते एक लॉक वेळ कालावधी असेल ज्या दरम्यान ग्राहक एका विक्रेत्याकडून दुसर्या विक्रेत्याकडे स्थलांतर करणार नाही हे स्विचिंग किंमत कमी करण्यात मदत करेल आणि या वेगवेगळ्या ग्राहक पुरवठादार किंवा विक्रेत्यांमधील विश्वास वाढवण्यास मदत करेल पूरक व्यवसाय मॉडेल उत्पादन आणि सेवा ऑनलाइन आणि ऑफ लाइन मालमत्ता तंत्रज्ञान क्रियाकलाप या सर्व वेगवेगळ्या पूरक गोष्टींबद्दल बोलते जे स्मार्ट व्यवसाय मॉडेल सह येण्यासाठी आवश्यक आहे तर स्तर आणि तंत्रज्ञान काय आहेत जे मूल्ये तयार करण्यात मदत करतील पहिला क्रमांक म्हणजे भौतिक स्तर दुसरा कनेक्टिव्हिटी स्तर आणि तिसरा डिजिटल स्तर हे एकंदर आर्किटेक्चर आहे आणि हे त्यातील भिन्न घटक आहेत आपल्याकडे भौतिक स्तर डिजिटल स्तर आणि कनेक्टिव्हिटी स्तर आहे तर या प्रत्येक थरात आपण सेन्सर मायक्रोकंट्रोलर बद्दल बोलत आहोत डिजिटल थरामधील प्रोसेसर संपूर्ण कार्यपद्धतींमध्ये वेगवेगळ्या अल्गोरिदमच्या अंमलबजावणीस मदत करू शकतात ज्यांची अंमलबजावणी करावी लागेल तर प्रोसेसरद्वारे या सर्व गोष्टींची काळजी घेतली जाते स्टोरेज म्हणजे या डेटाचे स्टोरेज आणि कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने ही सर्व भिन्न तंत्रज्ञानझिगबीब्लूटूथ3जी4जीएनएफसी आरएफआयडीRFID झेड वेव्ह वाय फाय हे सर्व कनेक्टिव्हिटी लेयरचे घटक आहेत एकूणच आर्किटेक्चर मधील हे तीन स्तर आहेत सेन्सरच्या मदतीने डेटा गोळा करण्यास आणि मिळविण्यास भौतिक थर जबाबदार आहे आणि वेगवेगळ्या मायक्रोकंट्रोलर आणि मायक्रोप्रोसेसरसह सुसज्ज आहे कनेक्टिव्हिटी लेयर आयपी नेटवर्क झिगबी एनएफसी आणि ब्लूटूथ सारख्या वेगवेगळ्या कनेक्टिव्हिटी तंत्रज्ञानाचा वापर करून संपूर्ण कनेक्टिव्हिटी स्मार्ट डिव्हाइस स्मार्ट सेवा याबद्दल बोलते डिजिटल स्तर डेटा प्रोसेसिंग डेटा विश्लेषित आणि डेटा साठवण्याविषयी बोलतो तर स्मार्ट आणि कनेक्ट केलेल्या व्यवसाय मॉडेलची दोन उदाहरणे येथे आहेत एक म्हणजे एमेझॉनचे डॅश बटणAmazon's dash button जिथे मूल्य प्रस्ताव लॉक इन मूल्य प्रस्तावना आहे महसूल प्रवाह कमी किंमतीचा महसूल प्रवाह आहे फिजिकल लेयर वाय फाय सक्षम एम्बेडेड डिव्हाइससह सुसज्ज आहे कनेक्टिव्हिटी स्तर वाय फाय सक्षम केलेला आहे आणि मोबाइल अनुप्रयोगांच्या माध्यमातून डिजिटल स्तर कनेक्ट केलेला आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे सेमीओसचे दुसरे उत्पादन आहे जे संपूर्ण कार्यक्षमतेत सुधारणा करण्याविषयी बोलते मूल्य प्रस्ताव म्हणजे कार्यक्षमता सुधारणे महसूल प्रवाह वार्षिक सदस्यता 24 x 7 देखरेख आणि सहाय्य माध्यमातून होते भौतिक थरामध्ये मातीतील आर्द्रता कीटक रोग हवामान देखरेख इत्यादींसाठी सेन्सर आहेत कनेक्टिव्हिटी लेयर सेल्युलर आहे आणि डिजिटल लेयरमध्ये विविध मोबाइल अॅप्लिकेशन्स आहेत व्यावहारिकरित्या स्मार्ट आणि कनेक्ट केलेल्या व्यवसाय मॉडेलची ही दोन उदाहरणे प्रत्यक्षात अमलात आणली आहेत तर हे काही संदर्भ आहेत या व्याख्यानात आपल्या संकल्पित गोष्टींचा समावेश आहे आपल्याला जे काही करायचे आहे ते आपण का करण्याची गरज आहे या सर्वांचा व्यवसाय दृष्टीकोन समजून घेणे फार महत्वाचे आहे म्हणजेच इंडस्ट्री 4 0 कडे बदलणे या सर्व स्मार्ट डिव्हाइसेस आणि इतरांच्या समावेशाद्वारे इंडस्ट्री 4 0 च्या दिशेने बदलण्याचा आमचा मानस आहे आम्हाला प्रत्येक गोष्ट स्मार्ट बनवण्याच्या दिशेने संक्रमण करायचे आहे परंतु प्रश्न असा आहे की आपल्याला स्मार्ट बनवण्याची गरज का आहे मूल्य प्रस्ताव म्हणजे काय एका व्यवसाय दृष्टीकोनातून या प्रकारच्या अवलंबनेद्वारे पारंपारिक पासून स्मार्टद्वारे परिवर्तित होणाऱ्या कोणत्या गोष्टी सुधारल्या जाणार आहेत त्या कोणत्या आहेत आणि या विशिष्ट व्याख्यानात आपण या विषयावर चर्चा केली आहे म्हणून या गोष्टी समजून घेणे इंडस्ट्री 4 0 च्या निर्मितीसाठी अत्यंत आवश्यक आहे आणि हे उद्योगातील कर्मचार्यांना देखील शिकविले जाणे आवश्यक आहे ज्यांना या परिवर्तनातून इंडस्ट्री 4 0 मध्ये प्रवेश करणे आवश्यक आहे कारण या मूल्य प्रस्तावापर्यंत आणि या सर्व गोष्टींचा उपयोग होईपर्यंत परिवर्तन कामगारांद्वारे समजले जाते ते हे परिवर्तन करण्यास सक्षम राहणार नाहीत त्यांना या परिवर्तनाचे कौतुक होणार नाही आणि यामुळे संपूर्ण केलेले काम अयशस्वी होऊ शकेल यासह आपण येथे थांबत आहोत आणि ही व्याख्याने या संकल्पना ज्या आपण ह्या व्याख्यानामध्ये समाविष्ट केल्या आहेत त्या पुढील व्याख्यानामध्ये समजून घेण्यास मदत करतील जे आपण या अभ्यासक्रमात समाविष्ट करणार आहोत